तर आता स्वतंत्रपणे एक्सायटेड DC जनरेटरकडे पहात आहोत त्या DC जनरेटरवर पुन्हा एकदा नजर टाकण्याचा प्रयत्न करूया आपण दोन वैशिष्ट्ये पाहिल्या एक OCC आहे इतर एक मुळात बाह्य वैशिष्ट्ये होती आणि मी आर्मेचर प्रतिक्रियाबद्दल चर्चा करण्यास सुरुवात केली होती तर मी पुन्हा OCC रेड्रॉ करूया म्हणून स्वतंत्रपणे एक्सायटेड DC जनरेटरमध्ये आपण प्रत्यक्षात असे निदर्शनास आणून दिले होते की Eg 0 च्या समान असल्यास देखील शून्य मूल्य असेल आणि नंतर अवशिष्ट चुंबकत्व असल्यास तर आपल्याकडे असे काहीसे असणार आहे हे माझे ओपन सर्किट वैशिष्ट्य आहे आणि आपण लोड लाइन नावाचे काहीतरी देखील दर्शविले मुळात आपण या विशिष्ट प्रकरणाचा ऑपरेटिंग पॉईंट कुठे आहे याबद्दल बोलत होतो आणि आपण असे म्हणालो की जर मी असे काहीसे रेटेड फिल्ड बद्दल बोलत असेल तर रेटेड फ्लक्स देखील हेच असेल तर प्रत्यक्षात हे माझे रेटेड जनरेट व्होल्टेज असेल हे ऑपरेटिंग पॉईंट असेल आणि आपण असे म्हटले आहे की जेव्हा मी रेटेड वेगाने जनरेटर चालवितो तेव्हा ही विशिष्ट गोष्ट रेट गतीच्या अनुरुप वेगवान गतीशी संबंधित असेल म्हणून मी म्हणेन की मशीनचे रेट केलेले EMF किंवा रेटेड व्होल्टेज हे त्या व्होल्टेजच्या रूपात परिभाषित केले जाते जे आपल्या जनरेटरकडून प्राप्त होते जेव्हा आपण आपल्या उत्तेजनाच्या वळणातून रेट केलेले फील्ड करंट करंट करता तेव्हा आपण रेटेड वेगाने जनरेटर चालवत आहात हेच जनरेटरचे रेटेड व्होल्टेज म्हणून परिभाषित केले आहे आणि मग मी येथे जनरेटर आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो आणि मी एक व्हेरिएबल लोड असलेल्या लोडला जोडत आहे म्हणून आपण जनरेटरचा टर्मिनल व्होल्टेज काय आहे ते पहात होतो आणि आपण शोधत होतो की भारनियमित वाहणारे विद्युतप्रवाह वेगळ्या एक्सायटेड जनरेटरच्या बाबतीत आर्मेचर करंट सारखाच असतो तर मी येथे माझे फील्ड वाइंडिंग करू शकते काही पुस्तकात फील्ड वाइंडिंग आर्मेचर वायंडिंगला लंब दाखवते कारण ब्रश नेहमी ओळीवर लंबवत असतात जेथे जेथे फिल्ड रेषा सामान्यपणे ब्रश ठेवल्या जातील त्या लंबांवर जातात म्हणूनच हेच कारण आहे की कधीकधी हा काही पुस्तकाच्या प्रतिनिधित्वाचा प्रकार असतो म्हणून फील्ड नेहमी ब्रशच्या अक्षांवर लंबवत दर्शविले जाईल ते असेच दर्शविले जाईल तर मी मूलत फील्ड करंट अशा प्रकारे वाहणार आहे म्हणून मी येथे Vf कनेक्ट केलेले आहे मला फील्ड करंट बदलण्यासाठी मालिकेत एक प्रतिकार जोडलेला असू शकतो आणि हा माझा मूळचा Rf असेल आणि Rext माझा बाह्य प्रतिकार जोडलेले असणार आहे जर हे माझे बाह्य वैशिष्ट्य असेल तर आर्मेचरच्या संदर्भात बदलते टर्मिनल व्होल्टेज काय आहे मी रेखांकन करत आहे जर तो मशीनमध्ये प्रतिकार ड्रॉपच्या रूपात कोणताही ड्रॉप न करता जर एक आदर्श जनरेटर असतो तर मला एक सपाट वैशिष्ट्य प्राप्त झाले पाहिजे परंतु मला एक सपाट वैशिष्ट्य मिळत नाही कारण मी निश्चितपणे थोडासा IaRa ड्रॉप घेणार आहे हे मी अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने दर्शवित आहे परंतु हे माझे IaRa ड्रॉप आहे हे मूलत मशीन कंडक्टरमध्ये होत असलेल्या अंतर्गत ड्रॉपमुळे आहे जे Ra प्रतिकार दर्शवित आहेत तर हे IaRa ड्रॉप असणार आहे जे एका अर्थाने DC जनरेटरच्या नियमनास हातभार लावत आहे अन्यथा माझ्याकडे 220 व्होल्ट किंवा जे काही स्थिर आहे त्यानुसार व्होल्टेज असणे आवश्यक आहे परंतु या व्यतिरिक्त आपण फक्त आर्मेचर नावाची आणखी एक गोष्ट सादर करतो रिएक्शन ड्रॉप जे काहीसे नॉनलिनिअर असणार आहे ते रेषात्मक होणार नाही कारण ते सॅचुरेशन आणि इतर गोष्टींबरोबर खेळत आहे जे मुळात फेरो मॅग्नेटिक मटेरियलसह कोणत्याही चुंबकीय सर्किटचे प्रकटीकरण आहे तर मग आपण या आर्मेचर प्रतिक्रिया काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू या यासाठी की प्रथम हे स्वतःच कसे प्रकट होते हे मूळ क्षेत्र रेखांकित करण्याचा प्रयत्न करू या कारण हे उत्तर ध्रुव आहे हे दक्षिण ध्रुव आहे आणि माझ्याकडे चुंबकीय क्षेत्र आहे मुळात अशा प्रकारे जाणे म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या रेषा या मार्गाने जात आहेत मी या चुंबकीय क्षेत्रातील रेषा पूर्ण करण्याचा मार्ग दर्शवित नाही जी योक द्वारे जाईल अर्थातच ते योक द्वारे जाईल तर ही मूळ फील्ड लाईन होती म्हणून न्यूट्रॅल अक्ष कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास माझे न्यूट्रॅल अक्ष हेच न्यूट्रॅल अक्ष आहे आणि येथेच आपण सामान्यपणे ब्रशेस ठेवतो जेणेकरुन जर आपण प्रत्यक्ष कंडक्टर बनवत असाल तर बिंदू वरुन क्रॉस करंट किंवा क्रॉस वरुन बिंदू करंट मध्ये बिंदू बदला जे न्यूट्रॅल अक्षाच्या बरोबरच घडते जेणेकरून हे सोपे होईल कारण करंट खरोखर कमीतकमी असेल किंवा त्या वेळी जवळजवळ 0 बंद होईल ज्यामुळे मी बऱ्याच अधिक पासून वजामध्ये जात आहे किंवा वजापासून अधिक करंट सहजतेने बदल करणे आवश्यक आहे कारण ते दक्षिण ध्रुव प्रभावापासून उत्तर ध्रुव प्रभावाकडे आणि उत्तर ध्रुव प्रभावापासून दक्षिण ध्रुव प्रभावाकडे जात आहे तर जेव्हा हे वाहत जाते तेव्हा ते 0 ने जाईल करंट 0 वरून जाईल आणि जेव्हा 0 वरून जात असेल तर नेहमी बदलणे सोपे होते म्हणूनच आपण येथे ब्रशेस ठेवत आहोत म्हणूनच ब्रशेस सामान्यत या अक्ष बाजूने ठेवले जाते जे चुंबकीय अक्षांवर लंब असते म्हणून आपण याला न्यूट्रॅल अक्ष असे म्हटले एका अर्थाने बऱ्याच पुस्तकांमध्ये ते चतुष्कोला अक्ष म्हणून म्हणू शकतात आणि आपण याला थेट अक्ष म्हणून म्हणतो म्हणून थेट अक्ष अक्षांश अंतर्गत मुख्य ध्रुव उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव द्वारा तयार केलेल्या क्षेत्रीय रेषांशी समांतर आहे अक्ष हे लंबवत आहे जे प्रसंगोपात न्यूट्रॅल अक्ष देखील आहे जर मी फक्त मुख्य फील्ड फ्लक्सचा विचार करत असेल तर आता सुरुवातीला माझे कंडक्टर असू शकतात जे मी येथे ठेवले आहेत ते फक्त EMF दाखवत आहेत मी कोणतेही भार जोडलेले नाही आणि जर मी असे गृहीत धरत असेल की रोटेशनची दिशा अँटीक्लॉक दिशेने आहे तर हे ओमेगा आहे तर कदाचित माझ्याकडे डॉट्स व्हेरिफिकेशन असतील हा आणि मी येथे फ्लेमिंगचा Fleming's उजवा हात क्रॉस करणार आहे जेणेकरून आपल्यास येथे ठिपके असतील आणि येथे क्रॉस होतील जर हे बिंदू आणि क्रॉस प्रवाह खूपच प्रभावशाली बनले कारण मी बहुदा अशा प्रकारे लोड केले आहे की मी अधिकाधिक करंट रेखांकन करीत आहे सुरुवातीला जेव्हा मी कोणतेही भार कनेक्ट करीत नाही तेव्हा अक्षरशः शून्य करंट येत होता जेव्हा मी प्रत्यक्षात भार जोडला असतो आणि प्रतिकार कमी करून मी अधिकाधिक करंट रेखांकन करत आहे बहुदा माझ्याकडे उच्च आणि उच्च प्रवाह असेल जेव्हा उच्च आणि उच्च प्रवाह येत असतात तेव्हा हे आर्मेचर कंडक्टर देखील एक फ्लक्स तयार करतात सर्व केल्यानंतर ते देखील चुंबकीय कोर फेरो मॅग्नेटिक कोरमध्ये ठेवले जातात तर ते निश्चितपणे प्रवाह ठेवणार नाहीत परंतु आतापर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे परंतु आता आपण यावर विचार केला पाहिजे आणि जेव्हा आपण मुख्य प्रवाहांवर काय प्रतिक्रिया देणार आहोत यावर विचार केला जाईल त्याला आर्मेचर रिएक्शन म्हणून संबोधित करु तर आर्मेचर प्रतिक्रिया म्हणजे मुख्य फिल्ड फ्लक्सची प्रतिक्रिया म्हणजे आर्मेचर कंडक्टरद्वारे निर्वाहित वाहत्या प्रवाहाची प्रतिक्रिया जी करंट असते आता जेव्हा हे ओपन सर्किट केलेले नसते म्हणून जर मी याचा विचार केला तर मी निश्चितपणे त्या प्रत्येकाच्या आसपास असावे की मला एक प्रवाह किंवा फील्ड लाइन काढावी लागेल त्यापैकी पुष्कळ संख्या माझ्याकडे असेल परंतु कदाचित मी काढू शकेन यासारखे काहीतरी फील्ड लाइन माहित असलेल्या आपल्या ओळखीची ही एकूण ओळ असेल माझ्याकडे काय असेल आणि जर ते बिंदू असेल तर मी हे सांगू शकतो की हे बोटांच्या दिशेला दर्शविते ते फील्डची दिशा दर्शविणाऱ्या वक्र कसे दर्शवित आहेत रेषा म्हणून मी या दिशेने फील्ड लाइन घेईन या दिशेने फील्ड लाईन अर्थातच ते अशाच प्रकारे पुढे जातील फील्ड लाईन अशाच प्रकारे असणार आहेत त्याचप्रमाणे मला यासाठी फील्ड लाइन देखील रेखाटण्यास सक्षम असावे मी त्यांना हवेच्या अंतराच्या माध्यमातून अधिक दर्शविले पाहिजे जे प्रत्यक्षात दुसऱ्या मार्गावर असेल अशाप्रकारे ही गोष्ट असणार आहे म्हणून माझ्याकडे आर्मेचर कंडक्टरने तयार केलेल्या फील्ड लाईन्स आहेत ज्या प्रत्यक्षात घडणार आहेत तुम्हाला येथे पाहिले तर माहित होईल उदाहरणार्थ आर्मेचर फील्ड लाइन ही आणि मुख्य फील्ड आहे येथे कुठेतरी अशी आहे मी याबद्दल बोलत आहे मी या भागाबद्दल बोलत आहे म्हणून मी ज्या भागाचा विस्तार केला आहे त्या भागाबद्दल मी बोलत आहे आणि मी हे असे दर्शवित आहे मी या भागाकडे पहात असल्यास मी असे म्हणू शकतो की माझ्याकडे असे मुख्य फील्ड फ्लक्स आहे आणि आर्मेचर फ्लक्स देखील यासारखे आहे तर हाच भाग मी बोलत आहे ज्याविषयी मी विस्तृत केले आहे तुम्हाला माझा मुद्दा समजत आहे म्हणून एखाद्या क्षणी मुख्य फील्ड फ्लक्सचा थेट विरोध केला जातो आर्मेचर फ्लक्सचा एखाद्या वेळी मुख्य फील्ड फ्लक्सचा प्रत्यक्षात मुख्य समावेश होतो आर्मेचर फ्लक्स म्हणून मी याला मॅग्निटायझिंग आर्मेचर रिएक्शन फ्लक्स म्हणतो जेथे ते एकमेकांना जोडत आहेत मी याला डिमेग्नेटिझिंग आर्मेचर रिएक्शन फ्लक्स असे म्हणतो इतर काही भाग आहेत उदाहरणार्थ माझ्याजवळ येथे ध्रुव आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि येथे काही वाहकही आहेत स्वतः पोल वक्रतेच्या अगदी जवळ आणि तेथेच माझ्याकडे हे बिंदू आहे पुन्हा आणि हा क्रॉस येथे आणि मी येथे प्रवाह फ्लक्स लाईनकडे पाहिले तर ती प्रत्यक्ष लंब आहे ती मदत किंवा विरोधक नाही तर ती प्रत्यक्षात लंब आहे म्हणूनच जर मी येथे परिणामी पाहतो तर हाच मार्ग आहे माझा मुख्य फील्ड फ्लक्स असणार आहे आणि आर्मेचर करंटच्या बळावर नक्कीच माझ्या आर्मेचर फ्लक्स लाईन्स काहीशा याप्रमाणे असतील म्हणून मी याला ϕmain हे याला ϕarmature असे म्हणावे की हे कायमस्वरूपी आहे म्हणून जेव्हा मी प्रत्यक्षात निकाल पाहतो तेव्हा कदाचित मला असा काहीसा परिणाम मिळेल त्या दोघांचा निकाल काहीसा यासारखा दिसेल जर मी आर्मेचर कोअरच्या आतील बाजूस पाहिले तर हे अगदी उलट दिशेने आहे म्हणून मी एकंदरीत प्रवाह म्हणून जे काही करणार आहे ते प्रत्यक्षात काहीसे असेच आहे प्रत्यक्षात ती सरळ रेषाप्रमाणे येईल हे कदाचित काहीसे असेच वाकले असेल आणि कदाचित हे येथे वाकले असेल उलट दिशेने आणि पुन्हा माझ्याकडे कदाचित असे काही वाकले पाहिजे आणि मग ते असेच असावे तर सर्व रेषा माझ्याकडे असण्याऐवजी सर्व फील्ड लाईन काहीसे अशाच प्रकारे जात आहेत तर आर्मेचर प्रतिक्रिया प्रत्यक्षात संपूर्ण प्रवाह विकृत करते काही ठिकाणी ती मॅग्नेटिझींग फ्लक्स असते काही वेळा ते डिमग्नेटायझिंग फ्लक्स असते आणि मी याला क्रॉस मॅग्निटायझेशन असे म्हटले आहे हा ना तो डीमॅग्नेटिझिंग इफेक्ट आहे किंवा मॅग्नेटिझिंग इफेक्ट नाही तो एक प्रकारचा परिमाण तसेच दिशा सुधारित करतो आहे म्हणून मी याला क्रॉस मॅग्नेटिझिंग इफेक्ट म्हणतो म्हणून आर्मेचर रिएक्शन एकंदरीत फ्लक्स प्रोफाइलवर मूलत तीन प्रभाव निर्माण करते ज्यामुळे हे मॅग्नेटिझिंग इफेक्ट तयार करते म्हणून मी प्रवाहात खरोखरच वाढ पाहिले पाहिजे परंतु मी आधीच संपृक्तता जवळ ऑपरेट करत आहे तर ही वाढ माझ्या अपेक्षेइतकी वाढ होणार नाही मॅग्नेटिझिंग फ्लक्स फ्लक्स वाढवू शकणार नाही समजा मी मूळतः काही 1 2 टेस्ला फ्लक्स घनतेमध्ये कार्यरत होतो 0 2 हे मॅग्नेटिझिंग इफेक्ट आहे आणि 0 2 आर्मॅचर प्रतिक्रियामुळे डीमॅग्नेटीझिंग प्रभाव आहे तर मी येथे 1 4 असायला हवे होते येथे मला 1 0 असायला हवे होता 1 0 पर्यंत खाली येणे खूप सोपे आहे संपृक्ततेचा कोणताही परिणाम नाही परंतु 1 4 पर्यंत जाणे खूप कठीण झाले आहे कारण आधीच ते बऱ्याच प्रमाणात संतृप्त आहे तर कदाचित 1 4 वर जाण्याऐवजी ते 1 25 किंवा 1 3 वर जाईल त्यापेक्षा जास्त काही नाही कदाचित ते खूप उंचावर जाऊ शकणार नाही तर एकूणच परिणाम दिसतो की प्रवाहातील घट कमी होते जरी खांबाच्या दोन टोकांवर मॅग्नेटिझेशन आणि डीमॅग्निटायझेशन होत असले तरी मुख्य ध्रुव आपण पाहू शकता की हे मूलत डिमग्नेटायझेशन आहे हे मॅग्निटायझेशन आहे तर आपण मॅग्नेटिझिंग प्रभाव तसेच डिमॅग्नेटीझिंग प्रभाव दोन्ही घेणार आहोत मॅग्नेटिझिंग प्रभाव डेमॅग्नेटीझिंग इफेक्ट म्हणून उच्चारला जात नाही कारण संतृप्ति चित्रात आल्यामुळे त्यामुळे नेट इफेक्ट म्हणजे फ्लक्समध्ये एकंदर घट आहे प्रवाहातील एकूण घट स्पष्टपणे व्होल्टेजमध्ये ड्रॉप होईल मला आवडेल की नाही तेथे व्होल्टेजमध्ये एक ड्रॉप येईल तर व्होल्टेजमधील हा ड्रॉप प्रकट होतो जे मी बाह्य वैशिष्ट्य रेखाटतो म्हणून मी म्हणेन की ही प्रत्यक्षात आर्मेचर रिएक्शन ड्रॉप आहे जेव्हा माझ्याकडे मोठा आणि मोठा आर्मेचर करंट असतो तेव्हा आर्मेचर रिएक्शन ड्रॉप अधिक आणि अधिक स्पष्ट होते कारण जेव्हा मी आर्मेचरमधून मोठ्या आणि मोठ्या प्रवाहात जात असतो तेव्हा आर्मेचर फ्लक्सचा प्रभाव खरोखरच अधिक प्रभावशाली असतो हेच कारण आहे की आपण स्पष्टपणे पहाल की सुरवातीस कदाचित हे काही प्रमाणात रेषात्मक असू शकते परंतु जसजसे ते मोठ्या आणि मोठ्या प्रवाहात येते तसतसे संपृक्तता प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसून येतो ज्यामुळे मला पुढे प्रवाहात कोणतीही वाढ दिसून येत नाही कधीकधी परंतु डीमॅग्नेटिझिंग परिणामामुळे मला प्रवाहात एक स्पष्ट ड्रॉप दिसेल तर मॅग्नेटिझिंग इफेक्ट खरोखरच सर्व दृश्यमान होणार नाही म्हणूनच जेव्हा मी मोठ्या आणि मोठ्या आर्मेचर करंट्सवर येत आहे तेव्हा मला चांगलीच आर्मेचर रिएक्शन ड्रॉप दिसेल म्हणूनच जेव्हा मी केवळ आर्मेचर रेसिस्टन्स ड्रॉपबद्दल बोलत असतो तेव्हा मूलत याचा विचार केला जात नाही आर्मेचर रेसिस्टन्स ड्रॉप रेखीय आहे तर आर्मेचर रिएक्शन ड्रॉप नॉनलाइनर आहे हे संतृप्ति परिणामामुळे रेषात्मक होणार नाही टर्मिनल व्होल्टेजमध्ये व्होल्टेजमध्ये ड्रॉप आहे हे आर्मेचर प्रतिक्रियेचे परिणाम आहेत दुसरा मुद्दा जो आपण पाहत आहोत तो कृपया लक्षात घ्या कारण माझ्याकडे आडव्या रेषा असल्यामुळे मी न्यूट्रॅल अक्ष बनवत होतो जे अगदी मध्यभागी होते आता मला पुन्हा येथे लंब काढावा लागेल तर हे लंब येथे कोठेतरी अस्तित्वात येईल म्हणून न्यूट्रॅल अक्ष स्वतःच काहीसे सरकले गेले आहे मी न्यूट्रॅल अक्ष स्वतःच्या मध्यभागी आणखीन उत्तरेला जाणणार नाही ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे कोठेतरी आपणास तिरकस फॅशनमध्ये माहित असलेल्या ठिकाणी येत आहे म्हणून कृपया लक्षात ठेवा मी घड्याळाच्या विरूद्ध रोटेशनची दिशा घेतली आहे तर न्यूट्रॅल अक्ष देखील काही प्रमाणात अँटी क्लॉक प्रमाणे सरकविला गेला आहे एका जनरेटरमध्ये हे घडेल मोटरमध्ये ते विरुद्ध असेल म्हणून जर मी घड्याळाच्या विरूद्ध दिशेने रोटेशनची दिशा घेत असेल तर न्यूट्रॅल अक्षात स्लाइड शिफ्ट होईल म्हणून आता ब्रशेस न्यूट्रॅल अक्षावर यापुढे नाहीत असे दिसते आहे जणू काही ते एका बाजूला आहे तर वास्तविक करंट ट्रान्सफर म्हणून ज्याला आपण कम्मुटेशन म्हणून संबोधत आहोत त्यास काही अडचणीचा सामना करावा लागतो पूर्वी मी ते अगदी न्यूट्रॅल अक्षांवर ठेवले होते तर मला मुळात करंट अधिक ते वजा किंवा वजा ते अधिक इतरांकडे हस्तांतरित करण्यास काहीच अडचण नाही परंतु आता माझ्याकडे नक्कीच कंडक्टर असतील जे आधीच शून्य करंट न बाळगतील बदलतील कारण मी तेथे ब्रश ठेवले आहे तर करंट अधिक ते वजा किंवा वजा ते अधिक मध्ये बदलण्याऐवजी मला आणखी थोडी अडचण होत आहे जी आपण मॅग्निफायिंग ग्लास बदलण्याविषयी अधिक तपशीलाने पाहणार आहोत जनरेटर म्हणून वेगवेगळ्या प्रकारांकडे पाहिल्यानंतर पुढील चर्चा होईल आपण एका प्रवासी सेगमेंटमधून पुढील प्रवासी विभागातील प्रत्यक्ष करंट हस्तांतरण पहात आहोत तेव्हा आपण या विस्ताराने अधिक तपशीलांकडे पहात आहोत आणि पुढे त्याकडे अधिक विस्ताराने पाहणार आहोत प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू होते विद्यार्थी स्पार्किंग आर्मेचर प्रतिक्रियेमुळे उद्भवते काय प्रोफेसर स्पार्किंग या कारणास्तव काही प्रमाणात उद्भवते कारण मशीन कंडक्टरचा अंतर्निहित प्रेरणा या कारणास्तव काही प्रमाणात उद्भवते जर एखादा स्थिर प्रवाह करंट असेल तर इंडक्टन्सचा काही परिणाम होणार नाही Conversation between professor and student ends प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण संपले प्रोफेसर परंतु मी I वरून I करंट स्थानांतर पाहत आहे जेव्हा कंडक्टर दक्षिणी ध्रुवाच्या दिशेने उत्तर ध्रुव दिशेने सदोष होत आहेत तर दक्षिण ध्रुव बाजूपासून उत्तर ध्रुव बाजूकडे तेथे वाहून जात असतांना आणि त्याउलट कंडक्टर द्वारे वाहून जाणारा कुठलाही करंट तेथे नसतो तेव्हा मला L didt परंतु जर मी कंडक्टरची वाहतूक करीत असेल तर ते आधीच काही करंट घेऊन गेले आहेत आणि मी प्रत्यक्षात दक्षिणेच्या खांबाच्या दिशेने उत्तर ध्रुव बाजूकडे ढकलत आहे येथे तुम्ही त्यांना ढकलून जा L didt शांत नसण्यापेक्षा मी असे म्हणत आहे की मी काही अधिक काळ करंट आणीन किती यामुळे काही फरक पडत नाही तर मुख्य खांबाच्या तीव्र विरोधामुळे हे आणखी काही काळ करंट वाहून नेणार आहे आणि ते आसपासच्या हवेमध्ये पोचेल तेथे एक मोठा व्होल्टेज प्रेरण असेल Ldidt स्वतःच प्रकट होईल आणि हे DC मशीनमध्ये उद्भवणाऱ्या स्पार्किंगच्या स्वरूपात प्रकट होते म्हणूनच जेव्हा जेव्हा जास्त आर्मेचर प्रवाह असतो तेव्हा स्पार्किंग वाढते जेव्हा वेग जास्त असेल तेव्हा स्पार्किंग देखील वाढेल जर आपण बदल वेगवान आणि वेगवान होण्यासाठी करण्यास सांगत असाल तर dt कमी होत आहे तुम्ही Ldidt स्पार्किंगमध्ये dt कमी होत आहे तुम्हाला स्पार्किंगमध्ये वाढ दिसून येईल दोन्ही स्पार्किंगमध्ये योगदान देतील आपण प्रवासाविषयी चर्चा करीत असताना आपण अधिक तपशीलाने याकडे पाहू तर आर्मेचर प्रतिक्रियेसाठी आत्ताच शेवटचा उल्लेख जिथे आपल्याकडे हा बिंदू येत आहे जर आपण त्या बिंदूला क्रॉसद्वारे काही प्रकारचे नुकसान भरपाई देऊ शकलो तर तिथे मला काही वळण मिळेल का जे ताबडतोब येईल आर्मेचर रिएक्शनचा प्रभाव शून्य करा जर मी असे काहीही करू शकत नाही तर ही सर्व आर्मेचर रिकामा आणि निरर्थक आहे म्हणूनच सामान्यत बऱ्याच मशीन्समध्ये जे आर्मेचर रिऍक्शनबद्दल अतिशय असंतुष्ट असतात आपण काही कंडक्टर ठेवू शकतो तर हा माझा ध्रुव आहे मी काही कंडक्टर खेळू शकतो ज्यांना कॉम्पेन्सेटिंग विंडींग म्हणून ओळखले जाते ते आर्मेचर रिएक्शन फ्लक्सची भरपाई करीत आहेत जे प्रत्यक्ष स्वरूपात क्रॉस मॅग्नेटिझिंग आहेत मी केवळ क्रॉस मॅग्निटायझेशनबद्दल बोलत आहे कारण क्रॉस मॅग्नेटिझेशन पोलच्या वक्रतेसह होते म्हणून पोलच्या वक्रतेच्या बाजूने जर मी खांबासमवेत काही विंडिंग्ज ठेवले आणि जर मी ते ठेवले तर मी त्यांना करंट ठेवू इच्छितो जे आर्मेचर करंटसह अँटी सिरीजमध्ये आहे तर आर्मेचर करंट हा एक बिंदू आहे जो क्रॉस आणि उलट वाहून जाईल तर ते आर्मेचरसह आपण मालिकाविरोधी असू म्हणून माझ्याकडे आर्मेचर कंडक्टरमध्ये बिंदू असल्यास मी येथे करंट म्हणून क्रॉस केले असते म्हणून कृपया आपल्याकडे रोटरमध्ये ठेवलेले आर्मेचर कंडक्टर असलेले कनेक्शन समजून घ्या आर्मेचर कंडक्टर कनेक्शन कम्युटेटरद्वारे ब्रशेसद्वारे बाहेर आणले जाते आणि ब्रशमधून ब्रशने भरपाई वळण जोडले जाईल परंतु अँटी सिरीजमध्ये तर माझ्याकडे असल्यास कदाचित हे एखाद्या विशिष्ट मार्गाने बंधनकारक आहे तर ते आपल्या आर्मेचर करंटच्या विरूद्ध उलट अर्थाने डॉट अँड क्रॉस केले पाहिजे जेणेकरून ते सामान्यपणे ब्रशसह मालिकेत जोडले जातील म्हणून जर माझ्याकडे फक्त 5 अँपिअर आर्मेचर करंट असेल तर कॉम्पेन्सेटिंग विंडींग देखील फक्त 5 अँपिअरशी संबंधित फ्लक्स तयार करू इच्छित आहे म्हणूनच मी त्यांना सतत करंट वाहक ठेवू इच्छित नाही आर्मेचर करंट जे आहे ते त्यांनी बरोबर नेले पाहिजे जेणेकरून हे ब्रशसह सामान्यपणे जोडले जाईल दुसऱ्या ध्रुवासाठीही हेच केले जाईल जर मला हे उत्तर ध्रुव असेल तर येथे दक्षिणेकडील ध्रुव असेल तर मी येथे फिरणाऱ्या वाऱ्याची भरपाई करू शकतो उदाहरणार्थ बिंदू माझ्याकडे क्रॉस असतील तर हे मूलत कॉम्पेन्सेटिंग विंडींग म्हणून ओळखले जाते प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू होते प्राध्यापक हे स्टेटरवर आहे परंतु हे अशा प्रकारे जोडले जाईल की त्यात आर्मेचर करंट असेल जे रोटर करंट असेल कॉम्पेन्सेटिंग विंडींग ध्रुव वक्रता बाजूने असेल ते ध्रुव वक्रता बाजूने ठेवलेले असेल आणि आर्मेचर करंटच्या उलट अर्थाने तो एक प्रवाह वाहून नेईल जेणेकरून ते आर्मेचर फ्लक्स क्रॉस मॅग्नेटिझिंग इफेक्ट रद्द करेल प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण संपले प्रोफेसर आपल्याकडे इंटरपोल नावाचे काहीतरी आहे जे लहान ध्रुव आहेत जे एकतर मॅग्नेटिझिंग इफेक्ट रद्द करतात किंवा डिमॅग्नेटीझिंग इफेक्ट रद्द करतात कृपया लक्षात ठेवा की मॅग्नेटिझिंग इफेक्ट आणि डीमॅग्नेटीझिंग इफेक्ट नेहमीच डी अक्षापासून क्यूच्या अक्षासह होते तर D अक्षांसह D अक्ष क्रॉस मॅग्नेटिझिंग इफेक्ट रद्द करण्यासाठी आपण कॉम्पेन्सेटिंग विंडींग ठेवले Q अक्ष इंटर पोलर प्रदेशात दोन खांबाच्या मध्यभागी मुख्य ध्रुव दरम्यान ठेवला ज्याला इंटरपोल म्हणतात तर जर आर्मेचर रिएक्शनने मॅग्नेटिझिंग इफेक्ट तयार केला असेल तर मी इंटरपोल आणि त्याउलट त्याच्या मदतीने डीमग्नेटीझिंग इफेक्ट तयार करीन तर आर्मेचर रिएक्शनच्या प्रभावाकडे परत जाण्यासाठी टर्मिनल व्होल्टेजमधील घट आहे तो पहिला बिंदू म्हणजे न्यूट्रॅल अक्ष स्थलांतरित होतो जे आपण पाहिले तेच आहे म्हणूनच जर माझ्याकडे कॉम्पेन्सेटिंग विंडींग आणि इंटरपोल असेल तरया दोन्ही गोष्टी दूर केल्या जाऊ शकतात ते मूलत याची खात्री करतील की जर माझ्याकडे इंटरपोल आणि कॉम्पेन्सेटिंग विंडींगची योग्य डिझाईन असेल तर आर्मेचर रिएक्शन इफेक्ट पूर्णपणे नाकारला जाईल अशा परिस्थितीत पुन्हा न्यूट्रॅल अक्ष सामान्य प्रवासात परत येईल आणि सर्वकाही अगदी सहजतेने होईल म्हणून जेथे जेथे मी स्पार्किंग सहन करू शकत नाही सामान्यत आपण DC मशीन स्वतःच टाळू शकतो शक्य असल्यास तरीही मला काही कारणास्तव DC मशीन वापरावे लागेल नंतर कदाचित सर्व खूपच महाग झाले असले तरी मला कॉम्पेन्सेटिंग विंडींग आणि इंटरपोल घालायला आवडेल जर मी या गोष्टीशिवाय DC मशीन विकत घेतो तर त्या तुलनेत ते कमी खर्चिक असेल जेव्हा मी हे कॉम्पेन्सेटिंग विंडींगसह तसेच इंटरपोलसह विकत घेतो तर ते नक्कीच महाग होईल तर आता आपण स्वतंत्रपणे एक्सायटेड DC जनरेटरच्या बाबतीत आर्मेचर प्रतिक्रिया आणि त्याचा परिणाम पूर्ण केला आहे चला त्वरित प्रथम सेल्फ एक्सायटेड जनरेटर पाहू जो एक शंट जनरेटर आहे म्हणून सेल्फ एक्सायटेड जनरेटर ज्याचे नावच हे दर्शविते कि त्याला वेगळे एक्साईटेशन अथवा पॉवर सप्लाय देण्याची गरज नाही आपण जे काही करत आहात ते फक्त जनरेटर चालवत आहात आणि यामुळे त्याला स्वतः ला वीज तयार करावी लागेल तुम्ही कुठलेही एक्साईटेशन देत नाहीत हे छान वाटत आहे तर मग मॅग्निटायझेशन सुरू करण्यासाठी आपण खरोखर कोणतीही वीज देणार नाही तर या प्रकरणात आपण काय कराल ते येथे आपल्याकडे आर्मेचर आहे आणि नंतर आपल्याकडे येथे फील्ड कॉईल असेल आपण कोणताही पुरवठा कनेक्ट करत नाही आहात आपण येथे लोड कनेक्ट करू शकता जे ठीक आहे सुरुवातीला आपल्याकडे थोडा अवशिष्ट चुंबकत्व असेल तो एक लहान व्होल्टेज तयार करेल तो व्होल्टेज फील्डतून विद्युतवाहिनी फिरवेल समजा अवशिष्ट चुंबकत्व 15 किंवा 20 व्होल्टची व्होल्टेज तयार करीत आहे हे फील्डमधून विद्युतप्रवाह प्रसारित करणार आहे सुरुवातीला मी लोडशी जोडणी करू शकत नाही मी असे म्हणेन कि आधी वोल्टेज निर्माण होऊ द्या तरच मी लोडशी जोडतो तोपर्यंत मी सर्व संभाव्यतेत लोड देखील जोडणार नाही तर माझ्याकडे विद्युत् प्रवाह वाहून जाईल ज्यामुळे प्रत्यक्षात करंट शून्यापेक्षा अधिक होईल शून्य करंट अवशिष्ट चुंबकासह निश्चितच उद्भवेल जो व्होल्टेज तयार करीत आहे आता हे विद्युतदाब विद्युतप्रवाह क्षेत्रामधून फिरेल असे समजू या की तो प्रवाह एक फ्लक्स तयार करणार आहे ज्यामुळे मूळ अवशिष्ट प्रवाहांना मदत होईल त्यामुळे फ्लक्स वाढेल अधिक व्होल्टेज अधिक करंट अधिक फ्लक्स अधिक व्होल्टेज अधिक करंट अधिक फ्लक्स ते पुढे पुढे असे वाढत राहील ते अनंततेपर्यंत पुढे जायला पाहिजे पण संपृक्तता प्रभावी होईल तर फ्लक्स विशिष्ट मूल्यापेक्षा अधिक पुढे जाऊ शकत नाही आणि नंतर आपण पहाल की आपण व्होल्टेज तयार करत असल्याचे पहाल परंतु ते निश्चित केलेल्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचते जिथे माझ्याजवळ Vf Eg If Rf म्हणून Eg1 बहुधा असे म्हणू या म्हणजे हे Eg1 शी संबंधित आहे म्हणूनच आपण हे पहाल की हे पोहोचेपर्यंत हे घडत राहते जो Eg1 शी संबंधित आहे जेथे फील्ड व्होल्टेज आणि आर्मेचर व्होल्टेज एकमेकांना संतुलितकरतो ते समांतर जोडलेले आहेत म्हणून ते एकमेकांना संतुलित करतील दिलेल्या वेगाने मी जनरेटर चालवितो आपण पुढील वर्गात स्वयं उत्तेजन प्रक्रिया सुरू ठेवू